आपण आपली चर्चा पुढे कंटिन्यू ठेवूया तुम्हाला आठवत असेलच की मागच्या लेक्चर मध्ये हे आपण ली Lee's अल्गोरिदम बद्दल चर्चा केली आपण ली अल्गोरिदम च्या 3 फेज किंवा स्टेप पहिल्या सेल कशाप्रकारे फिल कराव्यात पाथ रीट्रेस कसा करावा आणि त्यानंतर पाथ सेल कसा क्लिअर करावा भविष्यातील ली अल्गोरिदम दोन पॉइंटला जॉईन करण्यासाठी रन होताना त्यासाठी आधीचा पाथ ओबस्टॅकल्स कशाप्रकारे मार्क करावा इत्यादी गोष्टी आपण पाहिल्या या लेक्चर ची सुरुवात आपण स्पेस कॉम्प्लेक्ससिटी अनालिसीस द्वारे करूया तुम्ही ली अल्गोरिदम आठवला तर तुमच्या लक्षात येईल की आपण आपला प्रॉब्लेम पाथ रीट्रेस कसा करावा या उद्देशाने पाहिला तुम्ही स्लाईड मध्ये दिलेल्या डायग्राम वरून एक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा समजा सोर्स पॉईंट S एखाद्या कॉर्नर ला असेल आणि टारगेट पॉईंट T दुसऱ्या एखाद्या कॉर्नर ला असेल तर पाथ लेन्थ काय असेल समजा ग्रीड मध्ये M रो आणि N कॉलम दिले आहेत तुम्ही पाथ ले डाऊन केला त्या ठिकाणी बेंड तयार झाला परंतु तुम्ही एकूण M N 1 इतक्या नंबरच्या सेल लेबल केल्या याठिकाणी 12345678 910 11 आणि 12 म्हणजेच पॉईंट S ते पॉईंट T दरम्यानच्या मॅक्झिमम पाथ ची लेन्थ 6 7 1 किंवा M N 1 इतकी येते वरील डायग्राम साठी मेमरी रिक्वायरमेंट चे कॅल्क्युलेशन करूया प्रत्येक सेल 1 ते L दरम्यान चा एखादा नंबर स्टोअर करत असतो याठिकाणी L म्हणजे पाथ ची मॅक्झिमम पॉसिबल लेन्थ आहे मी M N ग्रीड पुन्हा दाखवत आहे समजा आपल्याकडे दोन डायमेन्शन M रो आणि N कॉलम असलेली ग्रीड आहे जर सोर्स S एका कॉर्नर ला आणि टारगेट T दुसऱ्या कॉर्नर ला लोकेट केलेला असेल तर लोंगेस्ट पाथ लेन्थ मी मागे म्हटल्याप्रमाणे M N 1 येईल म्हणजे आपल्याला तितक्या सेल लेबल कराव्या लागतील याठिकाणी M N 1 म्हणजे आपल्याला लागणारे मॅक्झिमम लेबल मी वापरू शकतो हे नंबर 1 23 4 5 या प्रमाणात आहेत आणि मॅक्झिमम नंबर M N 1 पेक्षा जास्त असणार नाही आपल्या प्रॉब्लेम मध्ये M रो आणि N कॉलम असलेली ग्रीड आहे म्हणजेच मला M N 1 नंबर रिप्रेझेंट करायचा आहे त्यासाठी मला युनिक पद्धतीचे बीट कॉम्बिनेशन लागणार आहे मला एमटी सेल रिप्रेझेंट करण्यासाठी बीट कॉम्बिनेशन लागणार आहे तसेच ओबस्टॅकल्स सेल रिप्रेझेंट करण्यासाठी बीट कॉम्बिनेशन लागणार आहे टोटल L 2 प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी फरक करायचा आहे आहेत बायनरी सिस्टीम मध्ये हे L 2 गोष्टी फरक करून रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला Log2 L 2 सील केलेले इतके बीट लागतील म्हणजे एका सेलची स्टेट रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला तितके बीट लागतील प्रत्येक सेल ची स्टेट एमटी किंवा ओबस्टॅकल्स किंवा 1 ते L दरम्यान चा लेबल केलेला नंबर असेल हा नंबर सिलिंग केलेला असेल सिलिंग म्हणजे लहानात लहान नंबर किंवा लहान इन्टिजर जो त्या नंबर पेक्षा मोठा किंवा बरोबर असेल Log2 L 2 आपण एक उदाहरण पाहू समजा L 3 आहे म्हणजे L 2 5 झाले Log2 4 म्हणजे 2 Log2 5 म्हणजे 2 पॉईंट समथिंग म्हणून 2 पेक्षा मोठा किंवा त्याइतका हा सर्वात लहान पूर्णांक 3 असेल पॉईंट समथिंग त्याचे सिलिंग म्हणजे 3 पण जर नंबर 4 असेल म्हणजे L 4 तेव्हा एक्जेक्टली 2 असेल कारण 2 पेक्षा लहानात लहान नंबर किंवा बरोबरीचा नंबर म्हणजे 2 आहे जर आपण 2 15 म्हटले तर सीलिंग 3 होईल ली च्या अल्गोरिदममध्ये अशा प्रकारच्या क्रमांकासह असलेल्या प्रत्येक सेलची ही मेमरी रिक्वायरमेंट आहे आता आपण काही नमुना ग्रीड आकारांवर नजर घेऊया आपल्याकडे 2000 2000 साइझ ग्रीड आहे B प्रत्यक्षात या Lची संख्या दर्शवितात L आणि B समान M N 1 आहेत M N 12 बीट लागणार आहेत आता M N 1 M N 1 2 म्हणजे M N 1 होते M 2000 आणि N 2000 म्हणून 2000 2000 1 4001 होतात मी सिलिंग दर्शवित नाही परंतु सिलिंग तेथे आहे आपण यावर सिलिंग घेतल्यास आपल्याला 12 मिळेल 2 12 4096 ते त्यापेक्षा कमी आहे म्हणून आवश्यक मेमरीमध्ये बरेच सेल असतील प्रत्येक सेलमध्ये 12 बिट आपण त्यास बाइट मध्ये रूपांतरित केल्यास ते 6 मेगाबाइट होते यानंतर आपल्याकडे 3000 3000 साइज ग्रीड आहे या ठिकाणी B त्याची व्हॅल्यू 3000 3000 1 त्याचा लॉग 2 13 8196 या ठिकाणी मेमरी रिक्वायरमेंट 3000 3000 13 म्हणजे 14 6 मेगाबाइट येते 4000 4000 साइज ग्रीड मेमरी रिक्वायरमेंट B 13 आणि 26 मेगाबाइट येते आपण पाहू शकता की अगदी नॉमिनल आकाराच्या सेल साठी मेगाबाइट्सची मेमरी रिक्वायरमेंट आहे परंतु जर आपण आपल्याकडे असलेल्या विविध चिप्सच्या प्रकारातील प्रॅक्टिकल व्यावहारिक ग्रीड साइज कडे पाहिले तर जे मिलियन इतके असू शकते ही संख्या खूप मोठी असेल मेमरीची रिक्वायरमेंट प्रचंड असेल आता आपण ली च्या अल्गोरिदममध्ये कशाप्रकारे काही इम्प्रोवमेंट करता येईल स्टोरेज रिक्वायरमेंट कशाप्रकारे रेडूस करता येतील ते पाहू या बद्दल स्पष्टीकरण देण्यापूर्वी मी 1 2 3 4 5 या नंबरिंग स्कीमचा उपयोग करण्यामागील कल्पना तुम्हाला समजावून सांगतो आपण पाहिले की ली च्या अल्गोरिदम मध्ये सेल नंबरिंग कॉन्ससॅकटिव्हली होते आपण दोन गोष्टी ईनशुवर करत आहात पहिली प्रेझेंट आणि नेक्स्ट सेल लेव्हल वेगवेगळे आहेत आणि दुसरे प्रत्येक लेव्हल साठी त्याच्या मागच्या सेल मध्ये नंबर एक ने कमी असावा उदाहरणार्थ 7 लेव्हल साठी मागच्या सेलमध्ये 6 असावा प्रेझेंट आणि प्रिव्हिएस सेल ची डीफॉल्ट पातळी देखील आहेत आपल्याकडे एक विशिष्ट प्रेझेंट सेल आहे त्यास आपण 'P' म्हणूया पुढील सेल ला 'N' म्हणू या आणि मागील सेल त्याला 'R' म्हणू या या सेल वेगळ्या प्रकारे लेबल केले जातात उदाहरणार्थ P 7 असेल तर N 8 आणि R 6 असेल अशाप्रकारे आपण ली अल्गोरिदम चा 1 ला फेज पूर्ण करत आहात आपल्याला पुढचे कोणती लेव्हल वापरायची आहे याची कल्पना आहे तुम्ही लेबल 7 वरून रीट्रेस करत असाल तर तुम्ही एक सेल शोधत आहात जी एक ने कमी आहे सेल नंबर 6 आहे या ठिकाणी महत्त्वाचे कॅरॅस्टिक्स म्हणजे तुम्हाला कोणत्या डायरेक्शन ला जायचे आहे याची कल्पना आहे त्यानुसार सिक्वेन्स 1 2 3 4 5 ठरतो 1 2 3 4 5 6 नंबरिंग ऐवजी 1 2 3 पुन्हा 1 2 3 सारख्या नंबरिंग स्कीमचा वापर करू असे म्हणत आपण येथे पहिला अल्टरनेटिव्ह पर्याय पाहू पुन्हा 1 2 3 सेल नंबरिंग होते येथे आपण काही प्रॉपर्टीज गुणधर्म पहा आपण कोणतीही अरबीट्रे नंबर घ्या उदाहरणार्थ 2 घ्या नेक्स्ट लेबल 3 आणि प्रिव्हिएस लेबल 1 आहे तुम्ही इतर कोणतेही लेबल घ्या उदाहरणार्थ 3 घ्या त्याचे हे नेक्स्ट लेबल 4 असे असेल प्रिव्हिएस लेबल 2 असेल तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की लेबल वेगवेगळे आहेत त्या अर्थाने डिस्टिंक्ट नंबरिंग प्रॉपर्टी याठिकाणी होल्ड आहे म्हणून 123456 नंबरिंग ऐवजी मी जास्त इफिसिएंट असलेले नंबरिंग सिस्टम 123 परत 1 2 3 वापरतो कारण मागच्या नंबर सिस्टम मध्ये आपल्याला मॅक्झिमम 'L' पर्यंत जावे लागते तर या नवीन नंबर सिस्टम मध्ये आपल्याला केवळ 3 पर्यंत जावे लागते म्हणजे प्रत्येक सेल साठी लागणारे बीट 3 2 असतील आधी आपल्याला L 2 बीट लागायचे याठिकाणी 3 2 म्हणजे 3 बीट लागतील तुम्ही मागचे कॅल्क्युलेशन पाहिले तर आपण 12 किंवा 13 नंबर ने मल्टिप्लिकेशन करायचं पण नवीन नंबर स्कीम मध्ये आपल्याला केवळ 3 ने मल्टिप्लिकेशन करावे लागेल अशा प्रकारे आपल्याला 1 5 मेगाबाइट लागतील अजूनही काही इतर इफिसिएंट स्कीम बद्दल आपण बोलू शकतो उदाहरणार्थ अजून एक स्कीम पाहू याठिकाणी आपण 123 पुन्हा 1 2 3 प्रकारे जाणार नाही या स्कीम मध्ये आपण फक्त 2 लेव्हल आणि पुढील प्रमाणे सिक्वेन्स वापरणार आहोत 0 नंतर दुसरा 0 नंतर 1 नंतर दुसरा 1 नंतर 0 दुसरा 0 1 नंतर दुसरा 1 आणि याप्रमाणे आपण 0 आणि 1 ड्रॉ करण्यासाठी दोन रंग वापरू लाल रंगाचा 0 म्हणजे मध्ये सिक्वेन्स मधील दुसरा 0 तसेच लाल रंगाचा 1 म्हणजे मध्ये सिक्वेन्स मधील दुसरा 1 निळ्या रंगाचा 0 म्हणजे मध्ये सिक्वेन्स मधील पहिला 0 त्याचप्रमाणे निळ्या रंगाचा 1 म्हणजे मध्ये सिक्वेन्स मधील पहिला 1 सिक्वेन्स पहिल्यावर आपण ते नंबर पहिले 0 किंवा पहिले 1 आहेत की नाही यासंदर्भात 2 शून्य आणि 2 एक मधील फरक ओळखू शकतात नंबरिंग करताना वापरत असलेला 0 पहिल्या क्रमांकाचा 0 आहे किंवा दुसरा क्रमांकाचा याचा ट्रॅक मागोवा ठेवू शकतो त्याचा फायदा दोन प्रकारच्या 0 मध्ये फरक करण्यास होतो आपण कोणतेही लेबल घेतलेले पाहाल मी हे लाल 1 घेतो त्याची आधीची स्टेट निळे 1 आहे पुढील स्टेट निळे आहे 0 आपण दुसरी स्टेट घ्या निळे 1 असे म्हणू निळ्या 1 साठी मागील स्टेट लाल आहे 0 पुढील स्टेट लाल 1 आहे तर आपण एखादा 0 तपासून पाहाल तर तुम्हाला मागील आणि पुढील सर्व 4 स्टेट साठी शेजारी वेगळे कलर असतील ते लाल 0 किंवा लाल 1 असले तरीही आपण फरक दर्शवू शकता आपण लाल 0 आणि लाल 1 पाहात आहात मी नंबर सिक्वेन्स स्टोरेज करीत नाही परंतु प्रथम 0 किंवा दुसरा 0 या गोष्टींचा ट्रॅक ठेवत आहे अशा प्रकारची नंबरिंग स्कीम कशी काम करते ते मी उदाहरण घेऊन स्पष्ट करतो याठिकाणी 3 नंबर हा 2 नंबर पर्यंत कमी होतो म्हणून आपल्याला एका सेल साठी 2 बीट लागतात म्हणजे 2 ने मल्टिप्लिकेशन होते आपल्याला केवळ 1 मेगाबाइट लागतील त्यामुळे स्टोरेज स्पेस रेडूस होते आता आपण 0 0 1 1 लेबलिंग कसे होते ते पाहू या स्कीम मध्ये 1 5 मेगाबाइट ऐवजी 1 मेगाबाइट लागतील आता आपण 0 0 1 1 लेबलिंग उदाहरण पाहू आपण सोर्स लाल 0 ने सुरुवात करुया इमेजीएट नेबर ला मी 0 सह रंग देत आहे आपल्याला दुसरा 0 महत्त्वाचा आहे दुसरा 0 मी निळा रंग देत आहे त्यानंतर निळे लेबल 1 ला देत आहे अशाप्रकारे पुढे जाताना लाल 0 नंतर निळा 0 त्यानंतर लाल 1 याप्रमाणे मी टारगेट पर्यंत पोहोचतो आपण काय लेबल केले आहेत ते पाहू शकतात समजा लाल 1 घेतला तर प्रिव्हिएस सेल 0 असेल आणि त्या 0 पासून प्रिव्हिएस सेल अजून वेगळा 0 त्यानंतर प्रिव्हिएस सेल वेगळा 1 परत प्रिव्हिएस सेल 1 याप्रमाणे याचा अर्थ असा आहे की तुम्ही लाल 1 पासून ट्रेस बॅक करताना 0 0 1 1 0 0 1 1 या ऑर्डरमध्ये नंबर अपेक्षित करतात तुम्ही प्रकारच्या सिक्वेन्स वरील प्रमाणे ट्रेस बॅक करू शकतात उदाहरणार्थ 0 0 1 1 0 0 सिक्वेन्स किंवा 0 0 1 1 0 0 पाथ या ठिकाणी बरेच हेरिस्टिक्स आहेत ली अल्गोरिदम चा रनिंग टाइम कमी करण्यासाठी अँप्रॉक्सिमेशन्स वापरता येऊ शकते त्यासाठी 3 प्रकारच्या स्ट्रॅटजी आहेत प्रथम स्ट्रॅटजी म्हणजे तुम्हाला सोर्स पॉईंट S आणि टारगेट पॉईंट T कनेक्ट करायचा आहे यासाठी तुम्ही पहिला पॉईंट S आणि दुसरा पॉईंट T म्हणू शकतात किंवा पहिला पॉईंट T आणि दुसरा पॉईंट S असेही म्हणू शकतात या ठिकाणी कोणता पॉईंट सोर्स आहे आणि कोणता पॉईंट टारगेट आहे त्याचा फरक पडत नाही हेरिस्टिक्स प्रमाणे ग्रीड सेंटर पासून दूरवर असलेला पॉईंट तुम्ही तोच सोर्स पॉईंट म्हणून घ्यावा मी ते डायग्राम काढून एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो वरच्या स्लाईड मध्ये दाखविल्याप्रमाणे एक पॉईंट ग्रीड कॉर्नर ला आहे आणि दुसरा पॉईंट ग्रीड सेंटर जवळ आहे हेरिस्टिक्स प्रमाणे ग्रीड सेंटर पासून सर्वात लांब असलेला पॉईंट तुम्ही सोर्स पॉईंट S म्हणून घ्यावा ग्रीड सेंटर जवळ असलेला दुसरा पॉईंट टारगेट पॉईंट T म्हणून घ्यावा याठिकाणी मोटिवेशन काय आहे स्लाईड मध्ये S पासून सुरू होणाऱ्या वेव्ह फ्रंट दाखविल्या आहे नेबर 1 ने लेबल केले आहे त्यानंतर 2 ने लेबल केले आहे पुढे 3 ने लेबल केले आहे याप्रमाणे पुढे जात आपण टारगेट T पर्यंत पोहोचतो परंतु T पासूनच्या वेव्ह फ्रंट चारही दिशांना मुव्ह होतात 1 2 3 4 याप्रमाणे याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की तुम्ही T पासून लेबल सुरू केले तर तुम्हाला S पेक्षा जास्त सेल साठी नंबरिंग करावे लागेल कारण S पासून लेबल सुरू करताना तुम्ही स्वतःला 90 डिग्री साठी रीस्ट्रिक्ट करत आहात उरलेल्या 270 डिग्री मध्ये वेव्ह फ्रंट प्रप्रोगेट होत नाही त्यामुळे लेबल कराव्या लागणाऱ्या सेल कमी होतात आणि अल्गोरिदम फास्ट पद्धतीने रन होतो अल्गोरिदम रनिंग टाइम तुम्हाला किती असेल नंबरिंग करावे लागतात त्याला प्रप्रोशनल असतो कारण तुम्ही रीट्रेस करताना जास्त प्रमाणात सेल लेबल केल्यात तर त्याच प्रमाणात बऱ्याच सेल स्कॅन कराव्या लागतात दुसऱ्या प्रकारच्या स्ट्रॅटजी मध्ये तुम्हाला S आणि T दोन्ही पासून वेव्ह फ्रंट जनरेट कराव्या लागतात त्याला डबल फॅन आऊट असे म्हणतात या प्रकारात S आणि T पासून वेव्ह फ्रंट प्रप्रोगेट होत असतात सेल लेबलिंग दोन्ही वेव्ह फ्रंट एकमेकांना टच होईपर्यंत सुरू असते मी एक प्रॉपर डायग्राम काढून स्पष्ट करतो समजा माझ्याकडे एक सिनारिओ आहे त्यामध्ये दोन्ही पॉईंट S आणि T दाखविले आहेत या मेथड मध्ये हे तुम्हाला दोन्ही पॉइंट पासून वेव्ह फ्रंट प्रप्रोगेट करायच्या आहेत दरम्यान हे दोन्ही दोन्ही वेव्ह फ्रंट एकमेकांना कोठेतरी टच होतील तुम्हाला पाथ मिळेल याठिकाणी आयडिया अशी आहे की जर तुम्ही एकाच पॉईंट पासून सुरुवात केली तर वेव्ह फ्रंट चारही बाजूंना स्प्रेड होतील पण जर दोन्ही बाजूंनी सुरुवात केली तर वेव्ह फ्रंट एकमेकांना टच होईपर्यंत चारही बाजूंना एक्सपांड होणार नाही ठिकाणी वेव्ह फ्रंट हळुवार पद्धतीने साईज मध्ये एक्सपांड होत जातात आणि एकमेकांच्या जवळ होत जातात तसेच पूर्ण साईज मध्ये एक्सपांड होऊन जोरात सेल फिलिंग करण्याआधीच ते एकमेकांना टच होतात म्हणजेच आपल्याला अपेक्षित असलेला पाथ बऱ्याच आधी मिळतो जेव्हा तुम्ही एका पॉईंट पासून वेव्ह फ्रंट प्रप्रोगेशन सुरु करतात त्या मानाने या प्रकारात आपल्याला कमी प्रमाणात सेल नंबरिंग करावे लागते तिसऱ्या प्रकारची स्ट्रॅटजी फ्रेमिंग म्हणून ओळख ओळखली जाते या प्रकारच्या स्ट्रॅटजी मध्ये आर्टिफिशल बॉण्ड्री किंवा रेक्टांगल इमॅजीन केला जातो जे टर्मिनल जोड्या बाहेर असतो आणि सामान्यत सर्वात लहान बाउंडिंग बॉक्सपेक्षा 10 ते 20 टक्के मोठे असतो मला हे स्पष्ट करु दे समजा मला दोन पॉईंट कनेक्ट करायचे आहेत फ्रेमिंग स्ट्रॅटजी प्रमाणे आपल्याला आर्टिफिशल बॉण्ड्री किंवा रेक्टांगल इमॅजीन करावा लागेल तो सामान्यत सर्वात लहान बाउंडिंग बॉक्सपेक्षा 10 ते 20 टक्के मोठा असावा जर आपण हे पिन घेतले तर रेक्टांगल थोडे मोठा घ्या कारण कल्पना अशी आहे की जेव्हा आपण एका पॉईंट पासून दुसर्या पॉईंट पर्यंत वेव्ह फ्रंट तयार करता तेव्हा आपण वेव्ह फ्रंट बॉण्ड्री बाहेर जाण्याची परवानगी देत नाही म्हणजेच आपल्या वेव्ह फ्रंट्स केवळ या रेक्टांगल पुरतीच मर्यादित असतील या रेक्टांगल च्या बाहेरील सेल ला लेबल केले जाणार नाही म्हणून आपण ज्या लेबलच्या बरोबर योग्य आहात त्या सेलची संख्या रीस्ट्रिक्ट करत आहात 10 ते 20 टक्के एरिया जास्त घेण्याचे कारण म्हणजे रेड रेक्टांगल मध्ये आधीच काही ओबस्टॅकल्स असू शकतात तुम्हाला ओबस्टॅकल्स त्याच्या आजूबाजूला पाथ शोधावा लागेल म्हणून आपण 10 ते 20 टक्के एरिया जास्त घेऊन ओबस्टॅकल्स टाळण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारच्या इंट्यूटीव्ह किंवा पद्धतींनी आपण लेबलिंग कराव्या लागणाऱ्या सेलची संख्या रीस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न करतो याव्यतिरिक्त आपण आपली स्कीम तयार करू शकतो किंवा लेबल करण्यासाठी मॅक्झिमम सेल संख्या ठरवू शकतो कारण आपल्याला माहित आहे की आपल्या पाथची मॅक्झिमम लेंग्थ केवळ काही मीटरच्या आत असणे अपेक्षित आहे समजा 'M' मी मीटर तर त्या मीटर संदर्भात आपल्याकडे आयडिया असल्यास आपण त्या मीटरला पॅरामीटर म्हणून देखील घेऊ शकता जेणेकरून वेव्ह फ्रंट 'M' मीटरच्या पलीकडे जाणार नाही अशाप्रकारे रनिंग टाइम कमी करण्याचे काही अॅप्रोचेस आहेत शेवटी आपण मल्टी पॉईंट नेट हँडल करण्यासाठी ली अल्गोरिदम कसा एक्सपांड करता येईल यासाठीची मेथड किंवा ऍप्रोच पाहू मल्टी पॉईंट नेट म्हणजे 3 किंवा जास्त टर्मिनल पॉईंट एकत्र पद्धतीने कनेक्ट करावे लागतात अशा प्रकारच्या मल्टी पॉईंट नेटसाठी बरेच एक्स्टेंशन असू शकतात मी त्यापैकी एक एक्सप्लेन करतो तुम्ही नेटचे एक पॉईंट सोर्स पॉईंट म्हणून सिलेक्ट करा आणि राहिलेले पॉईंट टारगेट म्हणून सिलेक्ट करा सोर्स पॉईंट पासून वेव्ह फ्रंट प्रप्रोगेशन सुरु होऊन एखाद्या टारगेट ला हिट होते ली अल्गोरिदम चा वापर करून हिट झालेल्या टारगेट पर्यंतचा पाथ काढता येतो पुढच्या स्टेप मध्ये मिळालेल्या पाथ वरील सर्व सेल सोर्स सेल म्हणून वापरता येतात अशाप्रकारे सर्व टारगेट कव्हर होईपर्यंत प्रोसेस सुरू असते आपण एक उदाहरण घेऊ या वर स्लाईड मध्ये सोर्स आणि दोन टार्गेट दिले आहे मी या ठिकाणी सर्वच स्टेप येत नाही मी गृहीत धरतो की लेबलिंग S पासून सुरू होईल S 1 1 1 2 2 2 2 याप्रमाणे तुम्ही पाहू शकतात की T1 पेक्षा T2 पेक्षा जवळ आहे म्हणून S पासून T2 पाथ शोधला जाईल स्लाईड मध्ये निळा रंगाचा बॉक्स पाथ दाखवितो त्यानंतर मिळालेल्या पाथ वर असलेल्या सर्व सेल अल्गोरिदम एक्सटेन्शन अनुसार सोर्स सेल म्हणून काम करतील या नवीन प्रकारच्या सोर्स सेल नेबर असलेल्या सेल साठी 1 पासून नंबरिंग सुरू करतील या सेलचा शेजारी देखील 1 असेल या सेलचा शेजारी 1 असेल हा 1 असेल हा 1 असेल तर हा 1 असेल तर आपण आतापर्यंत सर्व ग्रीड पॉईंटवरून या वेव्ह फ्रंट इमॅनिशनची सुरुवात करीत आहोत पूर्वीप्रमाणे केवळ एक पॉईंट S नाही अशाप्रकारे हे पुन्हा सुरुच राहील तर आपणास हे कनेक्शन मिळेल त्यामुळे S आणि T1 T2 नंतर कनेक्ट केले जाईल T1 ला हिट केल्यावर प्रोसेस कंटिन्यू होत राहील तसेच T3 ला हिट केल्यावर प्रोसेस कंटिन्यू होत राहील पुढची स्टेप म्हणजे सगळे पॉईंट वेव्ह फ्रंट इमॅनिशनची सुरुवात करतील त्या नंतर आपल्याला नवीन पाथ मिळेल या लेक्चर मध्ये आपण ली अल्गोरिदम बद्दल बरेच व्हेरिएशन पाहिले या व्हेरिएशन मुळे पाच एक्झिक्युशन स्टोरेज स्पेस सेव करणे इत्यादी गोष्टींसाठी मदत होईल मल्टी पिन नेट्स हाताळण्यासाठी आपण बेसिक अल्गोरिदम एक्सटेंड करू शकतात लेक्चर मध्ये आपण इतर काही अॅप्रोच बद्दल विचार करूया जे अल्गोरिदम रन टाईम त्यादृष्टीने जास्त इफिसिएंट असतील